नमस्कार टेल मॉड्यूल 2 युनिट 12 अंमलबजावणीचा टप्पा 1 मध्ये आपले स्वागत आहे मागील युनिटमध्ये आम्हाला एक कार्यक्षमतेसाठी सूचना सामग्री तयार करण्याची प्रक्रिया समजली अर्थात ते डिझाइनच्या विकासाच्या टप्प्याशी संबंधित होते कोर्स डिझाईन विशिष्ट निर्देशात्मक प्रणाली डिझाइन फ्रेमवर्कमध्ये केली गेली पाहिजेत तेथे अनेक फ्रेमवर्क आहेत परंतु आम्ही ADDIE चे अनुसरण करीत आहोत ADDIE विश्लेषण रचना विकास अंमलबजावणी आणि मूल्यांकन ADDIE मॉडेलचे हे 5 टप्पे आहेत आत्तापर्यंत आम्ही विश्लेषणाचा टप्पा पाहिला आहे ज्यामध्ये आम्ही कोर्सचे निकाल तयार केले आहेत आणि त्यांचे कौशल्यांचे तपशीलवार वर्णन केले आहे डिझाईन टप्प्यात आम्ही मूल्यांकन आणि मुदत आणि अभ्यासक्रमाच्या निकालांच्या अनुषंगाने मूल्यांकन योजनेची आखणी कशी करावी या विषयावर लक्ष दिले विकासाच्या टप्प्यात आम्ही एक कार्यक्षमतेसाठी निर्देशात्मक साहित्य कसे तयार करावे यावर लक्ष दिले आणि आम्ही 'हस्तलेख आणि संवाद' साहित्याचा टप्पा प्रस्तावित केला जर हे अनुसरण केले तर एखादी शिकवण्याची सामग्री विकसित करू शकतो तर शिकण्याची सामग्री निवडण्यापैकी केवळ एक आहे कधीकधी शिक्षक काही सामग्री तयार करतात जे पाठ्यपुस्तकात सहज उपलब्ध नसतात अंमलबजावणीचा टप्पा अपेक्षित निकाल म्हणजे अंमलबजावणीच्या टप्प्यातील उप प्रक्रियांची ओळख आहे प्रत्येक टप्प्यात काही उप प्रक्रिया असतात आणि जरी उप प्रक्रिया आणि त्यांचा क्रम काही वेगळा नसला तरी काही उप प्रक्रियेचा संच आम्ही ओळखून आणि अनुक्रमित केला पाहिजे उप प्रक्रियेचा एक संच जो आम्हाला फायदेशीर आणि उपयुक्त वाटला तो संच येथे सादर केला आहे

अंमलबजावणीचा टप्पा विकासाच्या टप्प्याचा अनुसरण करतो परंतु जेव्हा जेव्हा आपण प्रत्येकाची अंमलबजावणी करीत असाल तर हा कोर्स ऑफर करण्याचे एक उदाहरण आहे जेव्हा मी 1 सेमिस्टरमध्ये कोर्स ऑफर करतो तेव्हा कोर्स ऑफर करणे ही एक घटना असते पण प्रत्येक वेळी मी हा कोर्स ऑफर करतो तेव्हा संदर्भ थोडा वेगळा होतो माझ्या अभ्यासक्रमाला आलेले सर्व विद्यार्थी आधीच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत आता भिन्न आहेत आणि ज्या संस्थेत मी ऑफर करत आहे त्या संस्थेतील संस्थेच्या बाबतीत थोडे बदल होऊ शकतात किंवा कदाचित काही नवीन साहित्य आले असेल आणि मला स्वतःला अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने थोडेसे बदल तयार करावेसे वाटतील म्हणूनच प्रत्येक घटना संदर्भ आणि ऑफरच्या वेळेच्या आधारे ऑफर करणे थोडेसे भिन्न असण्याची शक्यता आहे जेव्हा आपण अंमलबजावणीच्या अवस्थेची योजना करीत असाल तेव्हा त्यामध्ये अर्थात ऑफर केलेल्या उदाहरणाचे स्पष्टीकरण सादर केले पाहिजे याचा अर्थ असा की मी येत्या 1 ऑगस्टपासून येत्या सेमिस्टरमध्ये कोर्स देण्याचा विचार करीत असल्यास ऑगस्टच्या कालावधी पासून मला ज्या पद्धतीने करायचे आहे त्या मार्गाचे सर्व तपशील मी माझ्यासाठी लिहिले पाहिजे काही विशिष्टता आहे अंमलबजावणीच्या अवस्थेची सामग्री एका अर्ध्यापेक्षा वेगळी असेल तर तोपर्यंत अभ्यासक्रमाचा अभ्यास केला जात नाही आणि त्याऐवजी पूर्णपणे भिन्न सामग्री आणली जात नाही अशा परिस्थितीत आपण विश्लेषण टप्प्यातून पुन्हा सुरुवात करु आणि इतर सर्व टप्प्याटप्प्याने पुढे जाऊ अंमलबजावणी अवस्थेचे भिन्न घटक आणि प्रक्रिया आहेत कोर्स आयोजित करण्यासाठी संसाधनांची आखणी करणे आणि त्यासाठी नियोजन करणे करू शकत नाही प्रत्येक तुकडी थोडी वेगळी असते आणि आम्ही विद्यार्थ्यांच्या क्षमता आणि त्यांच्या प्रेरकतेबद्दल प्रशिक्षकाची धारणा शोधण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक शिक्षकांना व्याख्यानाचे वेळापत्रक व्याख्यानाची योजना तयार करावी लागेल निरीक्षणे आणि सूचनाः मी वर्ग सत्र आयोजित केल्यावर माझी निरीक्षणे 2 किंवा 3 वाक्यांमध्ये नोंदवतो कधीकधी आम्ही विविध कारणास्तव अतिरिक्त सत्रे देखील नोंदवतो विशेषतः त्या सेमेस्टरसाठी मूल्यांकन साधन तयार करा मग ती क्विझ किंवा क्लास टेस्ट असो किंवा सेमेस्टर परीक्षा असेल प्रत्येक मूल्यांकनानंतर विद्यार्थ्यांना अभिप्राय मूल्यांकन साधनांवरील निरीक्षणे आणि विद्यार्थ्यांची कामगिरी सत्रादरम्यान विद्यार्थ्यांचा अभिप्राय विद्यार्थ्यांचा मागोवा आम्हाला विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा मागोवा ठेवायचा आहे जेणेकरून सेमेस्टर संपण्यापर्यंत थांबण्याऐवजी थोडी प्रगत कृती करता येईल

अंमलबजावणीच्या टप्प्याचा पहिला घटक अभ्यासक्रम हा आहे भारत आणि इतरत्र "अभ्यासक्रम" हा शब्द कशा प्रकारे समजला जातो हे जरासे वेगळे आहे "अभ्यासक्रम" हा शब्द साधारणपणे काही फॅशनमध्ये आयोजित केलेल्या विषयांच्या यादीच्या रूपात समजला जातो कधीकधी युनिट्स मधून किंवा काही वेळा आपण त्यांना काही परिच्छेदात विभागून विषयांची यादी करतात आपण कोर्सशी संबंधित क्रेडिटची संख्या दर्शविता आणि पाठ्यपुस्तके आणि संदर्भांची यादी करता कोणत्याही विद्यापीठातील कुठल्याही अभ्यासक्रमाच्या पुस्तकात ही सामग्री असेल शिक्षक आधीच अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना ज्ञात आहे ते मान्य करतील काही प्रकरणांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना कोर्सच्या वर्णनाबद्दल काहीतरी सांगत असतात सर्व चांगल्या संस्थांमध्ये विशेषत स्वायत्त संस्थांमध्ये एक अभ्यास आहे की शिक्षक कोर्सच्या उद्दीष्टांबद्दल आणि त्याने काय अपेक्षा करत आहे याबद्दल काहीतरी लिहितो परंतु जर आपण यापैकी कोणत्याही दस्तऐवजाचे सर्वेक्षण केले तर कोणीही विशिष्ट स्वरुपाचे अनुसरण करीत नाही आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक विद्यापीठ अभ्यासक्रम सादर करण्यासाठी एक नमुना लिहून देतात सर्व प्राध्यापक सदस्यांना सर्व कार्यक्रमांमधून विद्यापीठ किंवा महाविद्यालयाने दिलेल्या स्वरुपात अभ्यासक्रम सादर करावा लागतो आम्ही आता या अर्थाने अभ्यासक्रम परिभाषित करण्याचा प्रयत्न करू अभ्यासक्रम लिहिण्याबाबत जॉयस आणि मर्लिन यांनी यावर एक पुस्तक देखील लिहिले आहे एक चांगला लिखित अभ्यासक्रम शिक्षक आणि शिक्षकांना मार्गदर्शन करतो विशेषत हे विद्यार्थ्यांना काय करण्याची आवश्यकता आहे त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे हे अगदी स्पष्ट करते आणि ते विद्याशाखेसाठी मार्गदर्शक म्हणून कार्य करते काही प्राध्यापकांमध्ये त्यांच्या आवडीच्या विषयांवर अधिक वेळ घालवणे आणि इतर गोष्टींवर कमी वेळ घालविण्याची प्रवृत्ती असते काही वेळा काही विषय सोडतात अभ्यासक्रम प्राध्यापकांना मार्गदर्शन करते प्राध्यापक स्वत अभ्यासक्रम लिहितील अभ्यासक्रम लिहून विद्यार्थ्यांसमोर मांडल्यानंतर केवळ सेमेस्टर दरम्यान त्याने त्याचे पालन केले पाहिजे अशी अपेक्षा असते अभ्यासक्रम स्वतः विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या व्यापक उद्दीष्ट विशिष्ट कोर्स निकाल विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांची अपेक्षात्मक कार्यपद्धती कामगिरीचे मूल्यांकन कसे केले जाईल आणि किती कामगिरीचे मूल्यांकन केले जाईल याची प्रात्यक्षिक दाखवते इतर समस्या पहिल्यांदा जेव्हा आपण या स्वरुपात अभ्यासक्रमाला लिहाल तेव्हा ते फारच प्रभावी आणि अनावश्यक तपशीलवार दिसेल परंतु आपण दरवर्षी ते एकदा केले तर त्यातील घटकांना किंचित जोर लावण्याची शक्यता आहे तर एका सेमेस्टरमधून दुसर्या सत्रात अभ्यासक्रम श्रेणीसुधारित करणे किंवा त्यामध्ये बदल करणे हे शिक्षकांवर फार मोठे ओझे असे काही नसते कोर्सच्या सुरूवातीला लेखी अभ्यासक्रम वाटप करून शिक्षक वर्गातील अपेक्षेबाबत विद्यार्थ्यांमधील गैरसमज कमी करू शकतात हे कदाचित शिक्षकास स्पष्ट असेल परंतु ते विद्यार्थ्यास इतके स्पष्ट असू शकत नाही जर ते संप्रेषित केले गेले नाही जर विद्यार्थी चुकीचा अर्थ घेतील आणि फेर पडताळणीही केली नाही तर त्याला सेमेस्टरच्या शेवटी खूप भारी किंमत मोजावी लागते हा गैरसमज दूर करण्यासाठी एक चांगला लिखित अभ्यासक्रम खूप महत्वाची भूमिका बजावेल अभ्यासक्रम संपूर्ण सत्रात शिक्षकांना निश्चित मार्ग प्रस्थापित करू शकतो आणि कोर्स कोणत्याही एका टप्प्यावर थांबणार नाही याची खात्री करण्यात मदत करू शकतो आपण पुढे जावे आणि आपल्याकडे काही लक्ष्य गाठायचे आहे विद्यार्थ्यांचे नमूद केलेले निकाल मिळविण्यास खरोखर मदत करणे हे मुख्य लक्ष्य आहे अभ्यासक्रमाचे घटक अनेक आहेत हे नक्की काय आहे याबद्दल एक किंवा दोन वाक्ये लिहिणे चांगले आहे कोर्सचे विहंगावलोकन आणि संदर्भ उर्वरित कार्यक्रमासह कोर्सचे संबंध कोर्सचे स्वरूप व्यवसायाचे महत्त्व आणि प्रस्तावित केलेला दृष्टीकोन हा प्रशिक्षकाद्वारे घेतला जातो हे विश्लेषण टप्प्यात तयार केले गेले आहे कोर्स संदर्भ आणि विश्लेषणाच्या टप्प्यात हे ज्या प्रकारे लिहिले गेले आहे त्याचा आढावा येथे घेतला जातो कोर्स निकाल लिहा पुढे कोर्सची क्षमता कोर्समधील सामग्री प्रत्येकजणांना परिचित असलेल्या विषयांची यादी असते शिकण्याची संसाधने पाठ्यपुस्तके संदर्भ आणि भाष्यित इंटरनेट दुवे बनवतात जर काही शैक्षणिक व्यवस्थापन प्रणाली वापरल्या जात असतील तर पुस्तके आणि इंटरनेट या दोन्ही गोष्टींपासून तयार केलेले काही साहित्य शिक्षकदेखील तयार करुन उपलब्ध करुन देऊ शकतात रचनात्मक टप्प्यात ठरल्यानुसार मूल्यांकन पद्धतीचा उल्लेख केला पाहिजे मूल्यांकन नमुना सीआयईसाठी किती टक्केवारी असेल त्यातील घटकांचे घटक त्यास किती वजन दिले जाते SEE साठी किती टक्केवारी आहे आणि आपल्याला संस्था किंवा विद्यापीठाकडून कोणती बंधने आहेत याबद्दल देखील चर्चा होईल रचनात्मक टप्प्यात जे काही केले गेले आहे ते येथे मांडणे आवश्यक आहे उपस्थिती हजेरी विषयक धोरण समाविष्ट करणे आवश्यक आहे असाइनमेंट्स जर 2 नेमणुका नियोजित असतील तर शिक्षकांनी ही नेमणूक आधीच तयार करावी लागेल कोणत्या वेळी विद्यार्थ्यांना ते उपलब्ध करुन दिले जातील कोणत्या वेळेस विद्यार्थ्यांना सादर करावे लागेल आणि असाइनमेंटचे स्वरूप ते गटामध्ये आहेत का वैयक्तिक असाइनमेंट्स आहेत ते 2 किंवा 3 असाईनमेंट्स आहेत का आणि हे सर्व तपशील तारखांसह एकत्र ठेवणे आवश्यक आहे चाचण्या आणि असाइनमेंटच्या मूल्यांकन प्रक्रिया आणि जर कोणत्याही रुब्रिक्स वापरल्या जात असतील तर मूल्यांकनच्या सर्व रचना किंवा चाचण्या आणि असाइनमेंटचे स्पष्ट उल्लेख केले पाहिजे उदाहरणार्थ असाईनमेंटमध्ये निराकरण करण्यासाठी फक्त 2 समस्या असू शकतात परंतु असाइनमेंटमध्ये अंशतः समजून घेणे आणि अंशतः लागू श्रेणीतून अधिक प्रश्न असू शकतात म्हणूनच आपण ज्या रब्रिक्सचे अनुसरण करीत आहात त्याचे जे काही चिन्ह आपण अनुसरण करीत आहात जर विद्यार्थ्यांना मूल्यमापन प्रक्रियेचा एक भाग असावा असे सर्व अहवालात लिहिले पाहिजे उशीरा असाइनमेंट प्रस्तुत केल्याचे धोरण असाइनमेंट प्रस्तुत करण्यासाठी एखादी शिक्षण व्यवस्थापन प्रणाली असेल तर ती ठरवलेल्या वेळानंतर विद्यार्थ्यांनी प्रस्तुत केलेल्या सर्व गोष्टी नाकारेल उशीरा असाईनमेंट प्रस्तुत केल्याचे धोरण आगाऊ लिहिले जावे आणि कळविले जावे कधीकधी आपल्याकडे आखणी परीक्षा किंवा कार्य धोरण असते जर असाइनमेंटमध्ये अहवाल समाविष्टीत असतील तर संदर्भ द्यावयाच्या संदर्भात उद्धरचना शैली सांगावी उद्धरण कसे द्यावे ते दर्शविण्यासाठी नमुने दिले जाऊ शकतात वर्गाच्या अपेक्षा वर्गात येण्याची वेळ सेल फोन वापर या संदर्भात विद्यार्थ्यांच्या वर्तनाची अपेक्षा शिक्षकांच्या अपेक्षा शैक्षणिक बेईमानी फसवणूक किंवा वाङ्मयपणासंबंधीचे नियम सामान्यत महाविद्यालय किंवा विद्यापीठच ठरवतात ती माहिती येथे जोडली गेली पाहिजे विद्यार्थ्यांना काही शंका असल्यास ते शिक्षकाला कधी भेटू शकतात हे शोधू इच्छित आहे जर शिक्षक आठवड्यातून असे काही बोलू शकतात तर ते उपलब्ध आहेत आणि कोणीही येऊ शकेल आणि केवळ त्या कोर्सच्या संदर्भात त्यांना भेटू शकेल शिकवणाऱ्या सहाय्यकांना काही असल्यास संपर्क साधला पाहिजे याबद्दल माहितीदेखील उपलब्ध करुन दिली पाहिजे आजकाल महाविद्यालये संस्थांना वेगवेगळ्या सक्षम विद्यार्थ्यांची नावनोंदणी करण्यास प्रोत्साहित केले जाते त्यांना दिव्यांग म्हणतात दिव्यांग विद्यार्थी असल्यास विशिष्ट समर्थन व्यवस्था देखील स्पष्टपणे नमूद केली पाहिजे NAAC आणि NBA दोघेही दिव्यांगांच्या व्यवस्थेविषयी स्पष्टपणे महाविद्यालये संस्थांकडून माहिती घेतात अभ्यासक्रमाच्या घटकांमधे जवळजवळ 17 18 गोष्टी असतात आजकाल प्रत्येकजण इंटरनेट उपकरणांवर प्रवेश करण्यायोग्य असल्याने आपण वर्गाच्या पहिल्याच दिवशी व्हॉट्सअॅपवर विद्यार्थ्यांसह हे सामायिक करू शकता किंवा कोर्स सुरू होण्यापूर्वी हे आपल्या कोर्ससाठी नोंदणीकृत असलेल्या विद्यार्थ्यांसह सामायिक केले जाऊ शकते विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षित आहे ते अगदी स्पष्ट केलेले असते जेणेकरून कोणताही गैरसमज आणि कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत तंत्रज्ञान बदलत असल्याने आपल्याला स्रोतांसाठी योजना आखण्याची आवश्यकता आहे अर्थात आपल्याला काहीतरी हवे असेल परंतु ते संस्थेत उपलब्ध नसू शकते तर स्त्रोतांच्या संदर्भात सेमेस्टर सुरू होण्यापूर्वी आपण थोडी आगाऊ कृती करावी उदाहरणार्थ निवडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि वितरण तंत्रज्ञान यावर अवलंबून कोर्स आयोजित करण्यासाठी आवश्यक संसाधनांची आखणी करणे आवश्यक आहे नियोजन करण्याचा हा उद्देश आहे गट चर्चेने महत्त्वपूर्ण वर्गात क्रियाकलाप असल्यास फर्निचरसाठी आणू शकतील कोणी पेन ड्राईव्ह लावून शकतील आणि उपस्थित भाषण देऊ शकतो का जर आपण शिक्षण व्यवस्थापन प्रणालीचा वापर करून कोर्स घेत असाल तर LMS ला आवश्यक जोडणी बनवावी लागेल आपण वर्गणीत Wi Fi जोडणी असल्याशिवाय आपण Moodle वापरत असल्यास आणि विद्यार्थ्यांनी छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत अशी अपेक्षा करत असल्यास विद्यार्थ्यांचे प्रतिसाद संकलित केले जाऊ शकत नाहीत काही शिक्षक फ्लिपचार्ट्स आणत असत आणि मोठा हातोडा आणून तो प्रथम तोडत असत अर्थात आम्ही तुमच्यातील कोणालाही अशी शिफारस करणार नाही की तुम्ही काहीतरी आणायला सुरवात करा आणि वर्गात ते मोडून काढा पण त्यांच्याकडे असे करण्याचा प्रकार होता तर शिक्षकाला जे काही करायचे आहे ते आधीपासूनच ठरविले पाहिजे शिक्षकांकडेही विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन असावा माझ्याकडे कोणत्या प्रकारचे विद्यार्थी येत आहेत आपण स्टिरिओटाइप प्रतिमेसह रहाणे चांगले नाही भारतात कसंही अभियांत्रिकीचं शिक्षण कोणीही करू शकतं आणि अर्थपूर्ण रोजगारामध्ये जाण्याचा हा एक मार्ग आहे असे मानलं जात होते 90 च्या दशकाच्या सुरुवातीस बराच सामाजिक दबाव होता आणि पालकांनी त्यांच्या मुलांनी अभियांत्रिकी करावे अशी इच्छा होती आणि अभियांत्रिकी संस्थांमध्ये अभूतपूर्व वाढ झाली त्याचे खाजगीकरणही केले गेले आहे आपणास जागा भराव्या लागतील आणि पुन्हा एकदा जागा भरल्या गेल्यास विद्यार्थ्यांची प्रवेश पातळी कमी करण्याच्या दृष्टीने पुन्हा एकदा राजकीय व इतर सामाजिक दबाव निर्माण झाला म्हणजे जो कोणी नुकताच मिळवून उत्तीर्ण होईल जसे कि 40 टक्के गुण अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र आहेत जर आपण ते CET आपल्याकडे विपुल भिन्न क्षमता असलेले विद्यार्थी आहेत आपल्याकडे अस्तित्वाचे कोणतेही कारण नसल्यामुळे त्या संस्थांमधील शिक्षकदेखील याबद्दल तक्रार करू शकत नाहीत महाविद्यालय आपल्याला रोजगार देतात आपण शिक्षक आहात आणि हे आपल्याबरोबर विद्यार्थी आहेत तर आपल्याला फक्त विद्यार्थ्यांसह उत्कृष्ट कार्य करण्याची आवश्यकता आहे आणि आपल्याकडे अभ्यासक्रम आहे आपल्या वर्गास आणि आपल्या वर्गाच्या रचनानुसार आपल्याला आपली सूचना समायोजित करावी लागेल एखाद्या वर्गाची क्षमता आणि प्रेरणा प्रोफाइल शिक्षणावर आणि शिकण्यावर मोठा प्रभाव पाडेल कोर्ससाठी अनेक विभाग असल्यास विद्यार्थ्यांचे हे प्रोफाइल वर्षानुवर्षे किंवा विभागानुसार वेगवेगळे असू शकते तर आम्ही जे सुचवितो ते विद्यार्थ्यांचे अंदाजे प्रोफाइल आहे हे मानसशास्त्रज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर तयार केले जाऊ शकते ज्या विद्यार्थ्याने तो आला तिथल्या आकडेवारीच्या आधारे यापूर्वी त्याने कोणत्या प्रकारची कामगिरी केली आपण संज्ञानात्मक क्षमता आणि प्रेरणा यासारखे प्रोफाइल तयार करू शकता उदाहरणार्थ तुमच्यातील बर्याच शिक्षकांना हा प्रेरक मुद्याचा अनुभव आला असेल कारण पूर्णपणे शून्य प्रेरणा अभियांत्रिकी असणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकांनी अभियांत्रिकी करण्यास भाग पाडले आहे ते विद्यार्थी कधीकधी बंडखोरी करतात आणि परफॉर्म करू इच्छित नसतात कधीकधी ते स्वत ला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कठोर संघर्ष करतात मी काही 5 स्तर आणि विद्यार्थ्यांची संख्या त्यांच्या क्षमता आणि प्रेरणेच्या संदर्भात ते कसे वितरित केले जातात हे विभागले आहे माझ्याकडे ते असू शकत असल्यास ही माझी पार्श्वभूमी आहे जी माझ्या सूचनांची योजना आखण्याची मला संधी देते असे नाही की मी या संदर्भात एक सूत्र तयार करू शकतो एखाद्या शिक्षकाला असे म्हणावे लागेल की मी माझ्या शिक्षणाची खरोखर योजना आखतो आणि विद्यार्थ्यांविषयीच्या त्याच्यातिच्या समजनुसार मी प्रत्यक्षात कोर्स आयोजित करतो आपण कार्य करीत असलेल्या चौकटीत आपल्या कोर्सचा अभ्यासक्रम लिहावा अशी आमची इच्छा आहे तुम्ही शिकवलेल्या कोर्ससाठी परिचित आहात आपण काय करू शकता ते म्हणजे आम्ही ज्या 17 18 गोष्टींबद्दल बोललो आहोत यापूर्वी बर्याच गोष्टी पूर्वीच्या टप्प्यात केल्या गेल्या त्या क्रमवारीत त्या आयटमची व्यवस्था करा आपण आमच्यासह सामायिक करू शकल्यास आम्ही त्यांचे कौतुक करू पुढील युनिट अंमलबजावणीचा टप्पा 2 हा आहे आम्ही अंमलबजावणीच्या टप्प्याची उर्वरित प्रक्रिया पाहू आपण लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद